इक्विवलेन्स अँड बाउंडरी वॅल्यूटेस्टिंग या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे आपण इक्विवलेन्स क्लास पार्टिशनिंग आणि बाउंडरी वॅल्यू टेस्ट केसेस वर चर्चा करू ब्लॅक बॉक्स टेस्टिंग साठी दोन अतिशय लोकप्रिय स्ट्रॅटेजिज आहेत इक्विवलेन्स क्लास आणि बाउंडरी वॅल्यू टेस्टिंग हे पूर्ण केल्यानंतर आपण इतर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहू इक्विवलेन्स पार्टिशनिंग मधील मुख्य समस्या म्हणजे इक्विवलेन्स क्लासेस ची रचना करणे आणि एकदा आपण इक्विवलेन्स क्लासेस ची रचना केली की प्रत्येक इक्विवलेन्स क्लास मधून आपण एक वॅल्यू निवडतो आणि इक्विवलेन्स क्लासेस ना कोणती सीमा आहे का याचा विचार करणे सोपे होते ज्या कोणत्याही युनिटसाठी तुम्हाला इक्विवलेन्स क्लास तयार करायचा आहे तेथे कमीतकमी दोन गोष्टी असतात एक अवैध वॅल्यूज चा संच आहे आणि दुसरा वैध वॅल्यूज चा संच आणि त्या प्रत्येकासाठी सामान्यतः भिन्न इक्विवलेन्स क्लासेस चा संच असतो आपल्याला यापैकी प्रत्येक वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लासेस चा संच ओळखणे आवश्यक आहे आणि जे वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लास म्हणून ओळखले जातात त्या प्रत्येका तून आपण एक वॅल्यू निवडतो आणि ते इक्विवलेन्स क्लास टेस्ट तयार करते मी आधी म्हटल्याप्रमाणे टेस्ट केसेस ची रचना करणे खूप आव्हानात्मक असू शकते मी अगदी सोप्या उदाहरणाने सुरुवात करेन आणि मग आपण अधिक आव्हानात्मक गोष्टींकडे जाऊ तर सर्वात सोपे उदाहरण आपण एक सिनॅरिओ विचारात घेऊ एक फंक्शन 1 ते 5000 दरम्यानची वॅल्यू इनपुट घेते आणि ती वॅल्यू सम आहे कि विषम हे ते तपासते आणि परिणाम प्रदर्शित करते मग आपल्याकडे 1 वैध इक्विवलेन्स क्लास असेल ज्यामध्ये वॅल्यू 1 पेक्षा जास्त आणि 5000 पेक्षा कमी असतील वॅल्यू 1 पेक्षा कमी आणि वॅल्यू 5000 पेक्षा जास्त असे २ अवैध इक्विवलेन्स क्लासेस चे संच असतील वैध इक्विवलेन्स क्लास मध्ये पुन्हा संख्या विषम संख्या आहे कि सम संख्या आहे का असे दोन इक्विवलेन्स क्लास असतील आम्ही म्हटले की इनपुट वॅल्यू जर मोजणी करू जाऊ शकणाऱ्या इक्विवलेन्स क्लासेस चा संच असेल तर आपल्याकडे 1 वैध आणि 1 अवैध इक्विवलेन्स क्लास आहे जो एकतर a b c पैकी आहे किंवा जो a b c यापैकी नाही एक फंक्शन 1 ते 5000 मधील संख्याचे वर्गमूळ शोधते यासाठी तीन इक्विवलेन्स क्लासेस असतील 1 वैध आणि 2 अवैध जर आपल्याकडे संख्यांचा संच असेल तर आपल्याकडे 1 वैध आणि 1 अवैध इक्विवलेन्स क्लासेस असतील आपल्याकडे एक युनिट आहे जे एक फंक्शन आहे आणि हे फंक्शन "बुक इश्यू" ही फंक्शनालिटी पार पाडते आणि ते बुक आयडी हे पॅरामीटर घेते आपल्याला इक्विवलेन्स क्लासेस ची डिझाईन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला याचे फंक्शनल डिस्क्रिशन पाहण्याची आणि सिनॅरिओज ऑफ ऑपरेशन काय असतील ते तपासण्याची आवश्यकता आहे सिनॅरिओज ऑफ ऑपरेशन आउटपुट पाहून देखील ओळखले जाऊ शकतात कोणती पुस्तके इशू केली जाऊ शकतात कोणती पुस्तके इशू केली जाऊ शकत नाहीत कोणती पुस्तके रेफरेंन्स बुक्स आहेत आणि ती पुस्तके जी जारी केली जाऊ शकतात ती सिंगल व्हॉल्यूम आहेत कि मल्टिपल व्हॉल्यूम हे सिनॅरिओज ऑफ ऑपरेशन असू शकतात आणि रेफरेंन्स बुक् सिंगल मल्टिपल व्हॉल्यूम हे इक्विवलेन्स क्लासेस आहेत आता दुसरे उदाहरण पाहू समजा आपल्याकडे फेच इमेज नावाचे एक फंक्शन आहे ते एक URL घेते आणि एक इमेज परत करते तर या फंक्शन साठी इक्विवलेन्स क्लासेस काय असतील या उदाहरणासाठी आपल्याकडे इक्विवलेन्स च्या अनेक व्याख्या असू शकतात आणि म्हणून त्या सर्वांचा विचार करावा लागेल उदाहरणार्थ एक इक्विवलेन्स क्लास असू शकतो कि URL http https ftp file इत्यादी फॉरमॅट मध्ये असू शकते आणि या सर्व वैध URL कॅटेगरीज आहेत इनपुट साठी आपण त्या प्रत्येकाला इक्विवलेन्स क्लास मानले पाहिजे त्याचप्रमाणे URL मधील वॅल्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस असू शकतात उदाहरणार्थ HTML GIF JPEG Plain Text वगैरे तर हे सर्व प्रकारच्या इमेजेस इमेजेस च्या वेगवेगळ्या कॅटेगरी हाताळते का काही डेटा आयटमसाठी आपण अनेक प्रकारचे इक्विवलेन्स क्लासेस तयार करू शकतो काही डेटा आयटमसाठी ही जटिलता आहे आणखी एक उदाहरण पाहू समजा इनपुट 99 आणि 99 दरम्यानची एक इंटिजर वॅल्यू आहे त्यासाठी वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लासेस काय असतील उत्तर अगदी सोपे आहे अगर वॅल्यू 99 आणि 99 दोन्ही समावेशक मधील असेल तर तो वैध इक्विवलेन्स क्लास आहे 99 पेक्षा जास्त आणि 99 पेक्षा कमी असे २ अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत दोन अवैध आणि एक वैध इक्विवलेन्स क्लास असतील फोन नंबर एरिया कोड आणि पुढे असणाऱ्या सफीक्स ने ओळखला जातो एरिया कोड 11 ते 999 दरम्यान असतो आणि सफीक्स कोणताही 6 अंक असतो यासाठी अवैध इक्विवलेन्स क्लासेस चे संच काय असतील कारण या उदाहरणासाठी विविध प्रकारचे अवैध इक्विवलेन्स क्लास आहेत पुढे जोडला जाणारा नंबर प्रेफिक्स जेव्हा 11 ते 999 दरम्यानचा असतो आणि मागे जोडले जाणारा नंबरसफीक्स 0000 ते 99999 यामधील असेल तर तो वैध इक्विवलेन्स क्लास आहे अवैध इक्विवलेन्स क्लासेस भिन्न प्रकारचे असू शकतात उदाहरणार्थ आपल्याकडे प्रेफिक्स सफीक्स क्षेत्र कोड साठी न्युमेरिक कॅरॅक्टरअवैध स्वरूपात असतीलवगैरे आपल्याला विविध प्रकारचे अवैध इक्विवलेन्स क्लासेस निश्चित करण्याची आवश्यकता आहे याआधी म्हटल्याप्रमाणे आपण जर एक डेटा व्हॅल्यू विचारात घेतली तर विविध गोष्टीच्या आधारावर इक्विवलेन्स क्लासेस ची वेगवेगळी कल्पना असू शकते आणि त्यामुळे कॉम्प्लेक्सिटी वाढू शकते उदाहरणार्थ URL http https ftp किंवा file यापैकी कोणत्या फॉर्म द्वारे स्पष्ट केले आहे यावर अवलंबून इक्विवलेन्स क्लासेस च्या अनेक कल्पना आहेत त्याचप्रमाणे URL मध्ये स्पष्ट केलेली इमेज जेपीईजी पीएनजी प्रतिमेचा मजकूर प्रकार आहे यावर अवलंबून आपण त्याच इनपुट वॅल्यूसाठी इक्विवलेन्स क्लासेस चा दुसरा संच स्पष्ट करू शकतो आता आपण एक गोष्ट विचारात घेण्याची गरज आहे ती म्हणजे जर एखादे युनिट अनेक डेटा व्हॅल्यू इनपुट घेते जेव्हा आपल्याकडील फंक्शन किंवा युनिट जर दोन पॅरामीटर्स घेते तेव्हा कॉम्प्लेक्सिटी वाढते समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे जे दोन पॅरामीटर्स घेते वय आणि शिक्षणाची वर्षे आपण असे म्हणूया की शिक्षणाची वर्षे या पॅरामीटरसाठी तीन इक्विवलेन्स क्लासेस आहेत शिक्षणाचे वर्ष एकतर शाळा यूजी पीजी किंवा इतर काहीतरी आहे जे शाळा यूजी नाही तो इक्विवलेन्स क्लास व्यक्ती फक्त शाळा शिकलेला UG पात्र किंवा PG पात्र इत्यादी दाखवतो आणि दुसरा इक्विवलेन्स क्लास ती व्यक्ती 5 ते 30 वयामधील आहे किंवा 30 पेक्षा जास्त हे स्पष्ट करतो म्हणून या २ पॅरामीटर्स साठी हे वेगवेगळे इक्विवलेन्स क्लासेस आहेत आता आपण ज्या मुद्द्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे आपण या दोन इक्विवलेन्स क्लासेस ना एकत्र कसे करू आपल्या या उदाहरणासाठी एक सर्वात सोपी वीक इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग आपण घेऊ शकतो यामध्ये आपण पहिल्यांदा एका पॅरामीटर चे सर्व क्लासेस तपासले जातील अशी टेस्ट केस तयार करतो आणि नंतर दुसऱ्या पॅरामीटर च्या सर्व क्लासेस ना तपासण्यासाठी दुसरी टेस्ट केस बनवतो येथे 30 आणि 5 ते 30 दोन्ही कव्हर होतील आणि त्याचप्रमाणे येथे PG UG आणि शाळा हे देखील क्लासेस कव्हर होतील याला वीक इक्विवलेन्स टेस्टिंग म्हणतात आपण स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास देखील डिझाइन करू शकतो स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास मध्ये आपण दोन पॅरामीटर्सच्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करतो जसे कि शाळा आणि 5 ते 30 वय शाळा आणि 30 पेक्षा जास्त वय यूजी आणि 5 ते 30 वय यूजी आणि 30 पेक्षा जास्त वय पीजी आणि 5 ते 30 वय पीजी आणि 30 पेक्षा जास्त वय हे स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग आहे जिथे आपण इक्विवलेन्स क्लासेस साठी पॅरामीटर्सच्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करतो त्याचप्रमाणे आपण एक वीक रोबस्ट इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग घेऊ शकतो इथे आपण इनव्हॅलिड वॅल्यूज चा विचार करतो वय 5 पेक्षा कमी आणि शिक्षणाची शाळेपेक्षा कमी वय 5 पेक्षा कमी आणि शिक्षणाची वर्षे ५ ते 30 दरम्यानवगैरे आपल्याकडे आणखी एक स्ट्रॉंग रोबस्ट इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग आहे जिथे आपण इनपुटच्या सर्व संभाव्य जोड्यांचा अगदी अमान्य देखील विचार करतो आता आपण काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रॉब्लेम सर्वात सोपा आहे आणि आपण असे एकूण दोन तीन प्रॉब्लेम्स सोडवुया आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचूया आपल्याला एका फंक्शनल युनिटसाठी इक्विवलेन्स क्लास टेस्ट केसेस ची डिझाईन करायची आहे फंक्शन खालील कार्य इम्पिलिमेन्ट करते बँक डिपॉझिट कालावधीनुसार डिपॉझिटवर विविध व्याज दर देते हे फंक्शन "डिपॉझिट कालावधी" हे पॅरामीटर इनपुट घेते आणि आउटपुट डिपॉझिट रेट देते 15 दिवसांपर्यंतच्या ठेवींसाठी 3 टक्के 15 दिवसांपेक्षा जास्त आणि 180 दिवसांपर्यंतच्या ठेवींसाठी 4 टक्के 180 दिवसांपासून 1 वर्षापर्यंतच्या ठेवींसाठी 6 टक्के 1 वर्षाहून अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा कमी साठी 7 टक्के आणि 3 वर्षे आणि वरील ठेवींसाठी 8 टक्के यासाठी इक्विवलेन्स क्लासेस चा संच काय असेल 0 दिवसांपेक्षा कमी दिवसांची संख्या नेगेटिव्ह हा अवैध इक्विवलेन्स क्लासेस चा संच आहे त्याचप्रमाणे येथे दुसरी बाजू वर उजव्या बाजूला कोणताही अवैध इक्विवलेन्स क्लास नाही आता वैध इक्विवलेन्स क्लासेस चा संच पाहू 0 ते 15 दिवस 15 ते 180 दिवस 180 ते 1 वर्ष आणि 1 वर्ष परंतु 3 वर्षांपेक्षा कमी 3 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त यापैकी प्रत्येक सिनॅरिओअसू शकतो आणि त्यामुळे त्या प्रत्येकाचा एक इक्विवलेन्स क्लास बनेल आता पुढील प्रॉब्लेम पाहू आपल्याला एका इक्विवलेन्स क्लास चे डिझाईन करायचे आहे परंतु या प्रॉब्लेम मध्ये आणि पहिल्या प्रॉब्लेम मध्ये एक छोटासा बदल आहे हे फंक्शन देखील देय व्याज दाखवते परंतु येथे ते मुद्दल आणि जमा कालावधी असे दोन पॅरामीटर्स घेते जर ठेव 1 लाखापेक्षा कमी असेल तर व्याज दर 1 वर्षापर्यंत 6 टक्के 1 वर्षाहून अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा कमी असल्यास 7 टक्के आणि 3 वर्षाहून अधिक कालावधीसाठी 8 टक्के आहे 1 लाखापेक्षा जास्त ठेवींसाठी व्याजाचा दर 1 वर्षापर्यंतच्या ठेवीसाठी 7 टक्के 1 वर्षावरील परंतु 3 वर्षांपेक्षा कमी ठेवीसाठी 8 टक्के आणि 3 वर्षांपेक्षा जास्त ठेवींसाठी 9 टक्के आहे आपण पहिले साधे उदाहरण पाहिले जिथे आपण इक्विवलेन्स क्लासेस चे डिझाइन कसे करायचे हे शिकलो आता आपण त्या प्रॉब्लेम ची जरा वेगळी भिन्नता पाहूया आणि आपण इक्विवलेन्स क्लासेस तयार करू शकतो की नाही ते पाहू तर ही प्रश्नमंजुषा 2 आहे मग आपण हा प्रॉब्लेम कसा सोडवू तुम्ही लक्षात घेऊ शकता की फंक्शन दोन पॅरामीटर्स घेते आपण वीक इक्विवलेन्स क्लास टेस्ट स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्ट किंवा रोबस्ट अँड स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्ट करत आहोत यावर अवलंबून आपल्याला इक्विवलेन्स क्लास टेस्टस तयार कराव्या लागतील जर आपल्याला फक्त वीक इक्विवलेन्स क्लास टेस्ट करायची असेल तर आपल्याला दोन्ही पॅरामीटर विचारात घ्यावे लागेल ठेव १ लाखापेक्षा कमी आणि १ लाखापेक्षा जास्त असे २ इक्विवलेन्स क्लासेस आणि वर्षाचा कालावधीचे 1 वर्षापेक्षा कमी 1 ते 3 वर्ष आणि 3 वर्ष आणि त्यावरील असे ३ इक्विवलेन्स क्लासेस सिनॅरिओ होतील आपल्याकडे ठेव आणि ठेवीचा कालावधी असे दोन पॅरामीटर्स आहेत आपण ठेवीचे दोन इक्विवलेन्स क्लासेस ओळखू शकतो पहिला 1 लाखापेक्षा कमी आणि दुसरा 1 लाखापेक्षा जास्त ठेवीच्या कालावधीसाठी आपण तीन इक्विवलेन्स क्लासेस ओळखू शकतो 1 वर्षाहून कमी 1 ते 3 वर्ष आणि 3 वर्ष आणि त्यावरील जर आपण वीक इक्विवलेन्स क्लास टेस्ट केली तर त्यामध्ये येणाऱ्या टेस्ट केस आहेत ठेव 1 लाखापेक्षा कमी आणि ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी ठेव 1 लाखापेक्षा जास्त आणि आणि ठेवीचा कालावधी 1 ते 3 वर्षे दरम्यान आणि ठेव 1 लाखांपेक्षा जास्त आहे आणि कालावधी 3 वर्ष आणि त्याहून अधिक जर आपल्याला स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग करायची असेल तर आपल्याला या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करावा लागेल ठेव 1 लाखापेक्षा कमी आणि ठेवीचा कालावधी 1 वर्ष ठेव 1 लाखापेक्षा जास्त आणि ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी ठेव 1 लाखापेक्षा कमी आणि ठेवीचा कालावधी 1 ते 3 वर्ष वगैरे अशा सर्व टेस्ट केस यामध्ये येतात टेस्टिंग चे हे दोन्ही प्रकार वॅल्यूचे वैध संच विचारात घेतात जर आपण रोबस्ट अँड स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग करायची ठरवली आहे तर अवैध इनपुटचा देखील विचार करावा लागेल अवैध इनपुट म्हणून ठेवीचा कालावधी नेगेटिव्ह नॉन इंटिजर वॅल्यू असे आपण घेऊ शकतो आणि मग आपल्याला प्रत्येक संभाव्य जोडीचा विचार करावा लागेल उदा ठेवीच्या कालावधीसाठी नेगेटिव्ह वॅल्यू आणि ठेवीसाठी नेगेटिव्ह वॅल्यू ठेवीसाठी नेगेटिव्ह वॅल्यू आणि ठेव कालावधी 1 वर्ष वगैरे त्याचप्रमाणे ठेव नॉन इंटिजर नेगेटिव्ह वॅल्यू अशा सर्व संभाव्य जोड्या आपल्याला तपासाव्या लागतील आपण आत्ता दोन पॅरामीटर्स साठी रोबस्ट अँड स्ट्रॉंग इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग पाहिली परंतु आपल्याकडे याहीपेक्षा अधिक जटिल उदाहरणे असू शकतात आता तिसरे उदाहरण पाहूया आपल्याला एका "substr" नावाच्या फंक्शन साठी इक्विवलेन्स क्लास टेस्ट डिझाईन करायचे आहे फंक्शन s1 आणि s2 हे दोन स्ट्रिंग पॅरामीटर्स घेते s1 s2 ची कमाल लांबी 20 आणि 5 आहे आणि हे फंक्शन दुसरी स्ट्रिंग s2 पहिल्या स्ट्रिंग s1ची सबस्ट्रिंग आहे की नाही हे तपासते इथे इक्विवलेन्स क्लासेस काय असतील एक सिनॅरिओ असू शकतो कि s2 s1 ची सबस्ट्रिंग आहे आणि फंक्शन "सबस्ट्रिंग आहे" असे दाखवेल दुसरा सिनॅरिओ म्हणजे s2 s1 ची सबस्ट्रिंग नाही आणि फंक्शन "सबस्ट्रिंग नाही" असे दाखवेल तिसरा सिनॅरिओ असू शकतो कि s2 s1 मध्ये अनेकदा आढळत आहे पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आता वैध आणि अवैध इक्विवलेन्स क्लासेस तयार करावे लागतील पहिल्या पॅरामीटर s1 साठी दोन अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत एक स्ट्रिंग ची लेंथ 20 पेक्षा जास्त आहे आणि अवैध कॅरॅक्टर जसे कंट्रोल कॅरॅक्टर वापरले आहे आणि दुसर्या पॅरामीटर s२ साठी देखील दोन अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत एक स्ट्रिंग ची लेंथ ५ पेक्षा जास्त आहे आणि दुसरे अवैध कॅरॅक्टर जसे कंट्रोल कॅरॅक्टर वापरले आहे आपल्याला सर्व कॉम्बिनेशन चा विचार करावा लागेल आणि त्यानंतर इक्विवलेन्स क्लास टेस्ट सुइट तयार होईल तुम्ही वीक इक्विवलेन्स स्ट्रॉंग इक्विवलेन्स आणि रोबस्ट टेस्टिंग साठी प्रयत्न करा आता आपण स्पेशल व्हॅल्यू टेस्टिंग पाहू इक्विवलेन्स टेस्टिंग मध्ये आपण इनपुट डेटा घेतो आउटपुट डेटा पाहतो सिनॅरिओज चे निरीक्षण करतो आणि नंतर इक्विवलेन्स क्लासेस शोधण्याचा प्रयत्न करतो जर फंक्शन अनेक पॅरामीटर्स घेत असेल तर आपल्याला इक्विवलेन्स क्लासेस च्या जोड्या पाहण्याची आवश्यकता आहे मग एकदा का आपण ते केले की प्रत्यक्ष टेस्ट केस डिझाइन सोपे आहे आणि नंतर आपण प्रत्येका क्लास मधून एक वॅल्यू निवडतो इक्विवलेन्स क्लासेस मागील कल्पना अशी आहे की आपण असे गृहीत धरतो की एका क्लास मधील कोणताही इनपुटवर आणि त्याच वर्गातील इतर काही इनपुटवर समान प्रकारे प्रक्रिया केली जाते परंतु नंतर अनुभवी प्रोग्रामरना काही विशेष वॅल्यू माहित असतात जिथे प्रोग्राम अयशस्वी होऊ शकतो आता आपण अशा कोणत्या स्पेशल वॅल्यूज आहेत जिथे प्रोग्राम फेल होईल ते पाहूया जिथे टेस्टर ला शंका असते की प्रोग्रामरने त्या कंडिशन्स चा विचार केला नसेल अशा स्पेशल वॅल्यूज ठरतात त्यापैकी एक म्हणजे "बॉउंडरी " वॅल्यू आणि अशा इतर अनेक स्पेशल वॅल्यूज असतात आमचे म्हणणे आहे की प्रोग्राम कोठे फेल होईल हे जाणण्याचे टेस्टर कडे कौशल्य असते आणि तो फक्त त्याच वॅल्यू दाखल करून प्रोग्राम चे टेस्टिंग करतो काही स्पेशल वॅल्यूज असतात जिथे टेस्टर चा असा विश्वास असतो की प्रोग्रामरने एखादी चूक केली असेल म्हणून त्याला स्पेशल वॅल्यू टेस्टिंग म्हणतात आपण हे व्याख्यान आता थांबवू आणि पुढील व्याख्याना मध्ये स्पेशल वॅल्यू टेस्टिंग चालू ठेवू